नमस्कार टेल मॉड्यूल 2 युनिट 13 मध्ये आपले स्वागत आहे आम्ही अंमलबजावणीचा टप्पा पहात होतो आम्ही अंमलबजावणीच्या टप्प्यातील उर्वरित भाग पाहू पूर्वीच्या युनिटमध्ये आम्ही अंमलबजावणीच्या काही उप प्रक्रियांकडे पाहिले ते बरेच आहेत आणि आम्ही त्यांच्यातील काही भूमिका पाहिली विशेषतः आम्हाला असे वाटते की कोर्सचा चांगला अभ्यासक्रम कसा लिहावा जो कोर्सच्या सुरूवातीसच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे जो शिक्षक तसेच विद्यार्थी या दोघांनाही मार्गदर्शक म्हणून काम करतो आम्ही आपल्यास आपल्या स्वतःच्या कोर्सचा अभ्यासक्रम सुचविलेल्या स्वरूपात लिहा असे जोरदार आग्रह करीत होतो या युनिटमध्ये आम्ही अंमलबजावणीच्या टप्प्यातील उर्वरित प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करू या प्रक्रिया काय आहेत प्रथम एक सूचनांचे वेळापत्रक आहे ज्याला व्याख्यान वेळापत्रक किंवा व्याख्यानाचे नियोजन असे म्हटले जाऊ शकते इथे वेळापत्रक नियोजन एका तासाच्या सत्रांच्या वेळापत्रकानुसार नसते परंतु ते निर्देशात्मक युनिटनुसार होते निर्देशात्मक युनिटला 1 तास 2 तास किंवा 3 तास लागू शकतात परंतु तें युनिट म्हणून नेहमी एकत्र दिसतील याचा अर्थ असा की कदाचित एखादी अनुदेशात्मक युनिट कदाचित वेळापत्रकाच्या तासांमधून घेतली जाईल परंतु त्या तीन तारखांच्या सूचना वेळापत्रकात प्रविष्ट कराव्या लागतील आमच्या सर्व क्रियाकलापांसाठी आमचा संपूर्ण संदर्भ निर्देशात्मक वेळापत्रक किंवा निर्देशात्मक युनिटचे वेळापत्रक असेल एक प्रशिक्षण युनिट एका कार्यक्षमतेशी संबंधित आहे एक योग्यता म्हणजे कोर्सच्या निकालाचा एक घटक कोर्सच्या निकालाच्या व्याप्तीनुसार 2 कोर्स 3 किंवा 4 कधीकधी 5 मध्ये देखील अभ्यासक्रमाचा निकाल स्पष्ट केला जाऊ शकतो आणि निर्देशात्मक युनिटदेखील साधारणत 1 तास ते साधारणत 3 ते 4 तास जास्तीत जास्त असू शकतो प्रत्येक शिकवणी युनिट आयोजित केल्यावर विद्यार्थ्यांनी ते कसे प्राप्त केले जिथे त्यांना अवघड वाटले किंवा स्वतः शिक्षक म्हणून स्वत ला ठीक वाटले नाही त्यांची कामगिरी पुरेशी पुरेशी नाही किंवा समाधानकारक समाधानकारक नाही अशा विविध बाबींचा अनुभव शिक्षकांनी अनुभवला पाहिजे एखाद्याने स्वतःचे निरीक्षण कसे केले गेले यासंबंधी स्वत ची निरीक्षणे नोंदविणे ही एक चांगली कल्पना आहे प्रत्येक सूचना युनिटच्या नंतर त्वरित सुधारणे अशाप्रकारे एखाद्या सूचना युनिटच्या संचालनानंतर त्वरित त्यांची नोंद करणे आवश्यक आहे आपल्याकडे दर्शवल्याप्रमाणे क्रमांकित एक सूचनात्मक युनिट आहे जरी ती 8 पर्यंत दर्शविली गेली तरी आपण आवश्यकतेनुसार अधिक पंक्ती जोडू शकता त्यानंतर कार्यक्षमता लिहा प्रत्येक पात्रतेसाठी ठरलेल्या तारखा लिहा आणि त्यानंतर त्या युनिटसाठी विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर IU 2 युनिट सुरू करण्यापूर्वीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार असाव्यात अशी तुमची इच्छा आहे त्या सूचना 1 किंवा 2 वाक्यांच्या स्वरूपात असू शकतात आणि असे सूचनांचे वेळापत्रक तयार होते प्रत्येक सूचना युनिटनंतर आपण दुसरी पंक्ती तयार करा बनवते नेमके काय जिथे आपल्याला अडचणी आहेत उदाहरणार्थ मी कदाचित युनिटसाठी लागणारा वेळ कमी लेखत आहे किंवा मी युनिटसाठी लागणाऱ्या वेळेला जास्त महत्त्व दिलेले आहे ही सर्व निरीक्षणे या स्वरूपात लिहिली गेली पाहिजेत जे आपण नंतर दुरुस्त करण्याच्या योजनेसाठी वापरू शकतो बर्याच वेळा अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक वेळापत्रकपेक्षा बरेच वर्ग सत्र घेतात उदाहरणार्थ 3 क्रेडिट कोर्स घेतील जरी आपण 15 कार्यरत आठवडे सेमेस्टरमध्ये 45 व्याख्याने दिलीत अशी उदाहरणे आहेत की शिक्षकांनी 3 क्रेडिट कोर्ससाठी 70 80 व्याख्याने घेतली आहेत जे काही अर्थाने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्यंत तणावग्रस्त आहेत ही सर्व अतिरिक्त सत्रे वेळापत्रकबाहेर घेतली जातात याचा अर्थ असा आहे की प्राध्यापक सदस्यावर रिक्त स्लॉट्स सापडण्यावर जबाबदारी वाटते आणि विद्यार्थ्यांना त्या व्याख्यानांना येण्यास उद्युक्त केले जाते ही अतिरिक्त सत्रे का आवश्यक आहेत हे आम्हाला समजून घेणे आवश्यक आहे सर्वसाधारणपणे माझ्या मते हे कोर्सच्या निकालांच्या आणि उपलब्ध सत्रामधील गैरसमजुतीमुळे होते म्हणजेच अभ्यासक्रमाची रचना स्वतःच खूप खराब असेल की कोर्समध्ये संबोधित केलेली सामग्री वाटप केलेल्या वेळेच्या पलीकडे असेल या संदर्भात अति महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी काय शिकले पाहिजे वेळ नसेल कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकू इच्छित असल्यास विद्यार्थ्यांना गोष्टींचा सराव करण्यात आपल्याला अधिक वेळ घालवावा लागेल परंतु आपल्याकडे जास्त सामग्री असल्यास आपण व्याख्याने आणि व्याख्याने देत रहाल आणि मोठ्या संख्येने सत्रामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न कराल एका कारणास्तव 2 3 वर्ग गहाळ झाले आहेत किंवा दुसरे त्यासाठी तयार आहेत की नाही हे समजू शकते परंतु कोणत्याही शिक्षकांना निर्धारित वेळेपेक्षा 30 40 सत्रे घेण्याची इच्छा असण्याचे शैक्षणिक औचित्य नाही अभ्यासक्रम निकाल आणि उपलब्ध सत्रे यांच्यात ताळमेळ न जुळल्यामुळे अतिरिक्त सत्रांची आवश्यकता असू शकते आणि कधीकधी शिक्षकांना असेही आढळेल की विद्यार्थ्यांकडे पूर्वीपेक्षा आवश्यक ज्ञान नाही विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि ज्ञान नसते या अर्थाने मग आपण त्यासाठी अतिरिक्त वर्ग घेतल्या पाहिजे अशा प्रकारची गोष्ट टाळली पाहिजे आजकाल ज्या प्रकारच्या इंटरनेट सुविधा आणि इंटरनेटचा उपयोग आहे अशा शिक्षकांसह आपण आवश्यक असलेल्या आवश्यक ज्ञानावर एक वेबसाइट वेबपेज तयार करू शकता आणि शिक्षकांनी वेळ घालवण्याऐवजी वर्गात येण्यापूर्वी त्यानुसार तयारी करण्यास सांगितले पाहिजे मूलत आपण हायस्कूलच्या कालावधीत किंवा त्याच संस्थेत मागील सत्रात काय केले आहे याची पुनरावृत्ती करीत आहात याचा अर्थ असा की आपण समान सामग्री दोन किंवा तीनदा अशा प्रकारे शिकविण्याचा प्रयत्न करीत असता कधीकधी आपल्याकडे वर्ग चाचण्या आणि असाइनमेंटमध्ये काही राज्यात सर्व प्रकारच्या विविध प्रकारचे व्यत्यय येऊ शकतात याचा अर्थ असा की कॉलेज बंद आहे किंवा इतर काही क्रियाकलाप आहेत ज्यामध्ये महाविद्यालय सहभागी आहे त्या काळात वर्ग रद्द होऊ शकतात वगैरे वर्गातील चाचण्यांमध्ये व्यत्यय असंतोषजनक कामगिरी कोर्स निकाल आणि उपलब्ध सत्रामध्ये जुळत नसल्यामुळे आणि पूर्वीपेक्षा आवश्यक ज्ञान नसल्यामुळे आपण अतिरिक्त सत्र घेऊ शकता आपण अतिरिक्त सत्र घेत असल्यास आपण कोणती सत्रे घेत आहात आणि आपण का घेत आहात याची नोंद घ्यावी जर प्रत्येक शिक्षक अशी नोंद तयार करू शकत असतील तर विभाग कधीकधी या सर्व गोष्टींचा अभ्यास करू शकतात आणि सुधारात्मक कृती कशी करावी याबद्दल बोलू शकतात उदाहरणार्थ असे कोणीही लिहू शकतेः सत्राचा अतिरिक्त प्रकारात आपण नेमके काय करीत आहात CO5 C2 वर आणखी एक व्याख्यान घेता मग अतिरिक्त सत्र आयोजित करण्याची कारणे जर आपण नोंद करू शकत असाल तर आपला अभ्यासक्रमास आपल्याकडे कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शिक्षणास चांगल्या शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी हे एक उत्कृष्ट साधन म्हणून काम करू शकते अतिरिक्त सत्राची नोंद ही विभागासाठी चांगली प्रतिक्रिया आहे अंमलबजावणीच्या टप्प्यातील क्रियाकलापांपैकी एक म्हणजे मूल्यांकन साधनांची रचना करणे रचनात्मक टप्प्यात यावर व्यापकपणे व्यवहार केला गेला आहे जेव्हा आम्ही अंमलबजावणीच्या टप्प्यावर बोलत आहोत तेव्हा आम्ही नक्कीच वितरण करण्याच्या एका घटकाबद्दल बोलत आहोत शिक्षक संपूर्ण सेमेस्टरसाठी आवश्यक सर्व रचनात्मक आणि सारांश साधनांची रचना करीत असावेत 3 चाचण्या 2 असाइनमेंट्स 3 क्विझ आणि 1 सेमेस्टर परीक्षा असल्यास मग त्या सर्वांना थोडी आगाऊ रचना तयार करण्याची गरज आहे संतुलित चाचणी आणि SEE किती डिझाइन केले जावे याकडे लक्ष देऊन सेमेस्टरच्या सुरूवातीलाच आयटम बँक तर मग या उपकरणांचे डिझाइन करणे तुलनेने सोपे असले पाहिजे संतुलित मूल्यांकन म्हणजे प्रत्येक सीओसाठी आणि कार्यक्षमतेशी संबंधित संज्ञानात्मक स्तरावर पुरेसे वजन जरी आपण सेमेस्टरच्या सुरूवातीस मूल्यांकन साधने तयार केले असले तरीही प्रशिक्षकाला अजूनही उपकरणामध्ये काही शेवटचे बदल करण्याची इच्छा असू शकते आजकाल सर्वकाही संगणकीकृत केल्यामुळे हे अंतिम बदल करणे आणि चाचण्या चालविणे कठीण होणार नाही आपण डिझाइन करत असलेल्या आयटमच्या प्रकारानुसार आपल्याला प्रश्नमंजुषासाठी एलएमएस पाठवू शकतात सर्व उपकरणांमधील सर्व आयटमला सीओ केले जावे हे तीन टॅग अनिवार्य आहेत आणि त्याद्वारे आम्ही साधने किती संतुलित आहेत इत्यादी माहिती मिळविण्याविषयी किंवा मागोवा ठेवण्याबाबतच्या त्यानंतरच्या सर्व मोजणी करू शकतो मूल्यांकन साधनांची रचना ही एक मोठी क्रियाकलाप आहे विशेषत जर आपण प्रथमच किंवा दुसऱ्यांदा कोर्स घेत असाल परंतु त्यानंतर गोष्टी स्थिर होतील चांगले मूल्यांकन साधनांची रचना करणे खूप कमी तणावपूर्ण असू शकते सारांश मूल्यांकन साधनांच्या बाबतीत आपल्याला सर्व सीओ मिळवण्यात रस नसतो ते म्हणतात 'जर मी योग्यरित्या चांगले केले तर ते माझ्यासाठी पुरेसे आहे आणि त्या प्रक्रियेत मी माझ्या प्रयत्नास कसे अनुकूलित करू ' मूल्यांकन साधनाच्या पद्धतीचा विचार करून ते कदाचित काही भाग विचारात घेण्यास प्रारंभ करू शकतात मग कोर्सचा स्वतःचा हेतू स्वतःच हरवतो लोकांना काही निवड हवी आहे जर निवड दिली गेली असेल तर ती समान COच्या मालकीच्या वस्तूंमध्ये असावी ती दोन भिन्न CO दरम्यान असू शकत नाही अशा परिस्थितीत एका COकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाऊ शकते आपण कोर्सच्या CO कडे पाहिले तर बर्याच वेळा CO1 CO2 ची पूर्व शर्त असते CO1 CO3 ची पूर्व शर्त असते आणि त्याप्रमाणे याचा अर्थ असा की आधीचे सीओ नंतरच्या सीओसाठी आवश्यक आहेत जर आपण सर्व प्रश्न पाहिले तर अंतिम श्रेणी निश्चित करण्यात CO1 CO2 आणि CO3 अधिक वजन दिले जाण्याची शक्यता आहे असे असले तरी हे अप्रत्यक्षपणे किंवा नकळतपणे घडत राहतं आणि सिस्टम स्वतःच विद्यार्थ्यांना काही विशिष्ट CO बद्दल त्रास देऊ नये असं पटवून देते तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी सर्व COबद्दल सर्व काही जाणून घ्यावे यासाठी प्रयत्न करण्याचे अनेक प्रयत्न केले जात असले तरी सामान्यत विद्यार्थ्यांना काही भाग पूर्णपणे सोडून दिलेले असते आम्ही डिझाइन टप्प्यात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखादी आयटम बँक तयार करण्यास वेळ लागतो आजकाल इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे जिथे प्रत्येक विषयासाठी भरपूर प्रश्न उपलब्ध असतात त्या सर्वांचा संग्रह करा अचूक आणि किंचित सुधारित करा आणि शक्यतो तुमच्या अभ्यासक्रमासाठी काही दिवस गहन प्रयत्न करून तुम्ही प्रश्नपत्रिका बनवू शकता जे तुमचा प्रारंभिक बिंदू असू शकतो उपलब्ध असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आणि त्यांना आपल्या कोर्सच्या निकालांसह संरेखित बनविल्यानंतर आपल्याला त्यास योग्य टॅग सुरूवात होईल असाईनमेंट्स वर्ग चांचणी इत्यादी कामगिरी पाहिल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुम्हाला मिळालेले गुण आहेत आणि हा याचा शेवट आहे आपण विद्यार्थ्यांना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करू इच्छित आहात किंवा जेथे त्यांना पुरेसे ज्ञान झाले नाही किंवा जेथे त्यांचा पुरेसा सराव केला नाही तेथे त्यांनी काय केले पाहिजे हे सांगितले पाहिजे तर सर्व CIE मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांना अभिप्राय देणे आवश्यक आहे संपूर्ण वर्गाची कामगिरी पाहून आपण सर्व विद्यार्थ्यांना द्यायला लागणारा अभिप्राय तयार करू शकता हा अभिप्राय त्यात गुंतलेल्या विषयांशी संबंधित काही विधानांच्या रूपात असू शकतो त्रुटी आणि काही किंवा बरेच विद्यार्थी संकल्पना समजून घेण्यात किंवा प्रक्रियात्मक ज्ञान लागू करण्यात वचनबद्ध आहेत जेव्हा आपण हे सर्व लिहिता तेव्हा ते प्रशिक्षकाला अभिप्राय म्हणून देखील कार्य करतात आपल्याला आढळले की बरेच विद्यार्थी एक विशिष्ट चूक करीत आहेत याचा अर्थ असा की असे काहीतरी आहे जे प्रशिक्षकाला दुरुस्त करण्याची आणि त्यानंतरची सूचना समायोजित करण्याची आवश्यकता आहे या सर्व अभिप्रायांमुळे शिक्षकाला कोर्सच्या पुढील ऑफरची योजना अधिक चांगल्या प्रकारे तयार करण्यास मदत होईल दर्शविल्याप्रमाणे आपण एक टेबल तयार करू शकता आणि आपण आवश्यकतेनुसार पंक्ती जोडू किंवा हटवू शकता विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावर अवलंबून तुम्ही अनेक विधानं लिहू शकता आपण टेबलच्या रुपात हस्तगत केल्यास सर्व काही संरचित होते आम्ही मूल्यांकन साधने आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरील निरीक्षणे देखील पाहू विद्यार्थी दरवर्षी भिन्न असतात आणि वेगवेगळ्या मूल्यांकनांमध्ये त्यांची कामगिरी देखील भिन्न असते मूल्यांकन साधनांच्या स्वरूपावर किंवा विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल प्रशिक्षकाची निरीक्षणे नोंदवून पुढच्या वेळी जेव्हा हाच कोर्स पाठविला जातो तेव्हा मूल्यांकन सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते एखादा कदाचित एक सोपा चाचणी पेपर किंवा कठीण चाचणी पेपर देत असेल म्हणूनच जर हे एक कठीण चाचणी पेपर असेल तर बरेच विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकणार नाहीत जर हा सोपा चाचणी पेपर असेल तर प्रत्येकजण उच्च गुण मिळवेल तर या प्रकारचा देखील अभिप्राय म्हणून कार्य करते आणि आपल्या चाचणी पेपरची अडचण पातळी समायोजित करण्यासाठी मदत करते एक छोटा प्रकल्प जो आजकाल प्रत्येक सत्रात किंवा कमीतकमी दर वर्षी एक सराव बनत आहे उदाहरणार्थ जर मिनी प्रकल्पात मूल्यमापन साधनांपैकी एक असेल तर ते महत्वाकांक्षी असू शकते विद्यार्थ्यांकडून पुरेसे प्रयत्न केले गेले नाहीत किंवा आवश्यक माहितीवर प्रवेश करणे पुरेसे नव्हते एकदा आपण लहान प्रकल्पाचा विचार केला तर तेथे बरेच मुद्दे असतात आपल्याला विद्यार्थ्यांच्या गटासाठी असलेल्या संसाधनांचा प्रकल्पाच्या व्याप्तीची दंड करण्याची आणि त्यास आव्हानात्मक बनविण्यासाठी मार्ग आणि मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे लहान प्रोजेक्टला दंड देण्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागतो मिनी प्रकल्पांच्या संदर्भातील कामगिरीवरील निरीक्षणे नोंदवून लहान प्रकल्पात सतत काम केले जाऊ शकते विद्यार्थ्यांची कामगिरी अशा प्रकारे टिपता येईल आपण या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीचे विभाजन करू शकता हे केवळ एक सूचक आहे एखाद्याची इच्छा असल्यास त्या टक्केवारीची पुनर्रचना देखील करू शकतो हे प्रोफाइल किंवा विद्यार्थ्यांची कामगिरी मिळवून शेवटच्या स्तंभात एखाद्याने प्रशिक्षकाची निरीक्षणे लिहू शकता जे प्रशिक्षकांना आणि प्रत्यक्षात त्या विभागाला उत्कृष्ट प्रतिसाद देईल विचारासाठी अजून एक अभिप्राय आहे जेव्हा जेव्हा मी विशिष्ट बॅचला तयार करू शकतात आम्ही येथे एक नमुना घेऊ कोर्सचा निकाल शिक्षकांनी पहिल्या काही वर्गात स्पष्ट केला आहे उदाहरणार्थ आपण रँक करू शकता की हे 0 इतकेच स्पष्ट नाही ५ अगदी स्पष्ट आहे तर आपण शेवटच्या स्तंभात 0 आणि 5 दरम्यान संख्या ठेवू शकता वर्ग निर्देश सूचना दिलेल्या कोर्सच्या निकालांसह संरेखित आहेत संरेखणात अजिबात नाही म्हणजे 0 पूर्ण संरेखन म्हणजे 5 कधीकधी शिक्षक काही कारणास्तव किंवा इतर विषयांमुळे मुख्य विषयापासून दूर जातात आणि थोडा वेळ स्पर्शिकरित्या घालवतात सूचनांचे अनुसरण करणे आरामदायक आहे प्रत्येक व्यक्ती एका वेगात बोलते ज्याद्वारे विद्यार्थी आरामदायक असतील किंवा नसतील त्यासाठी शिक्षकांनी स्वत ला समायोजित करणे आवश्यक आहे संकल्पना आणि कार्यपद्धती सचित्र आहेत अजिबात किंवा फारशा नाहीत विद्यार्थी वर्गात स्पष्टीकरण मिळविण्यास मोकळे आहेत मुळीच किंवा फारसे मोकळे नसतात वर्गात संप्रेषण प्रभावी होते आणि चॉकबोर्ड प्रभावी होते शिकण्याचे साहित्य मिळवणे कठीण होते म्हणजे साहित्य सहज उपलब्ध नसतात होय कदाचित लिहिलेले पाठ्यपुस्तक चांगले असेल परंतु ते ग्रंथालयात नसते किंवा उपलब्ध नसते आजकाल शिक्षण सामग्रीची उपलब्धता ही मोठी समस्या नाही आपल्याला 8 गोष्टी वापरण्याची आवश्यकता नाही आणि आपल्याला येथे दिल्याप्रमाणे वस्तू लिहिण्याची आवश्यकता नाही तर एखादी व्यक्ती स्वत चे फॉर्म लहान संख्येच्या प्रश्नांसह डिझाइन करू शकते जेणेकरून ती शिक्षकाना चांगला प्रतिसाद म्हणून कार्य करेल आणि त्यानुसार तो ती किरकोळ समायोजने करू शकेल आपण ते सेमेस्टरमध्ये एकदा किंवा सेमेस्टरमध्ये दोनदा किंवा साधारणत त्वरित पहिल्या चाचणीनंतर आणि दुसर्या परीक्षेनंतर करू शकता हे सर्वेक्षण करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे हे आपण निवडू शकता विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाच्या आधारे आपण विधानाचा संच म्हणून विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाचा सारांश लिहा जर 60 विद्यार्थी असतील आणि आपण त्यांनी अभिप्राय दिला असेल तर त्यानुसार आपण निवेदनांचा एक संच म्हणून स्वत ला नोट्स लिहू शकता विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मागोवा ठेवणे ही आणखी एक मोठी क्रियाकलाप आहे आज एखादे स्प्रेडशीट तयार करणे आणि जिथे कुठेही टिप्पण्या केल्या जातील किंवा जिथे आपल्याकडे क्रियांची संख्या आहे तेथे कोणतीही माहिती प्रविष्ट करणे खूप सोयीचे झाले आहे आपण एका स्प्रेडशीटवरून सहजपणे गणना करू शकता आपण विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करू शकता कोणत्या क्षेत्रात कोणत्या विद्यार्थ्याने चांगली कामगिरी करत आहे हे शोधू शकता MOODLE सारख्या शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांचा मागोवा घेण्याच्या बर्याच पद्धती शक्य असतील आपण असे म्हणू शकता की शिक्षण व्यवस्थापन प्रणाली वापरणे ही थोडीशी जाहिरात आहे आपण जितके अधिक वापरू शकता तितके आपण विद्यार्थ्यांबरोबर आपला संवाद सुधारू शकता अभ्यास तुमच्या कोर्ससाठी तुमच्या स्वत च्या मिड सेमेस्टर विद्यार्थ्यांचा अभिप्राय फॉर्म डिझाइन करा कृपया त्यास 8 पेक्षा जास्त वस्तू ठेवू नका कारण जर फॉर्म फार मोठा असेल किंवा अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची असतील तर सगळे स्वारस्य गमावतील अंमलबजावणीच्या टप्प्यातील ही समाप्ती आहे आणि पुढील युनिटमध्ये आम्ही मूल्यांकन केलेल्या टप्प्याच्या प्रक्रियेकडे पाहू धन्यवाद